या व्याख्यानात आपले स्वागत आहे शेवटच्या व्याख्यानात आम्ही प्रोजेक्ट मॅनेजमेंट लाइफसायकल आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाइफसायकल बद्दल चर्चा करत होतो आणि आम्ही असे म्हटले होते की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज सुरू होण्यापुर्वी प्रोजेक्ट मॅनेजमेंट ऍक्टिव्हिटीचा प्रारंभ होतो त्याबद्दल आपण पुढे चर्चा करूया या व्याख्यानात आम्ही दोन मुख्य संकल्पना प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्टॅंडर्ड आणि लाईफ सायकल मॉडेल्स याबद्दल चर्चा करू ठराविक प्रोजेक्ट लाइफ सायकल मध्ये जवळजवळ प्रत्येक सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरच्या आवश्यकतेसह सुरू होतो एखाद्या संस्थेतील कुणालातरी विशिष्ट गोष्टी ऑटोमेट करण्यासाठी सॉफ्टवेअरची आवश्यकता वाटते आणि त्या आधारे प्रोजेक्ट प्रोपोजल लिहिले जाते आणि त्यास वरिष्ठ मॅनेजमेंट कडून मान्यतामिळवली जाते प्रोजेक्ट मॅनेजरची नेमणूक केली जाते आणि ती प्रोजेक्टची सुरुवात असते प्रोजेक्टसाठी प्रोजेक्ट मॅनेजर नेमला जातो प्रोजेक्ट लाईफ सायकल ची सुरवात प्लँनिंग ने होते प्रोजेक्टच्या प्लॅनमध्ये शेड्युल बनविणे कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट रिस्क मॅनेजमेंट वगैरे विविध प्रकारच्या प्लॅन तयार केले जातात एकदा प्लॅन्स तयार झाले की प्रोजेक्ट डेव्हलपमेंट लाइफसायकल सुरू होते आणि प्लॅनची अंमलबजावणी चालू होते परंतु प्रोजेक्ट जसजसा प्रगती करीत आहे तसतसे प्लॅन मध्ये अनेक डेव्हिएशन्स होऊ शकतात जे डेव्हलपमेंट टीमला प्लॅन नुसार पुढे जाण्याचे निर्देश देते आणि यासाठी प्रोजेक्ट मॅनेजरला काही कंट्रोल ऍक्टिव्हिटीज करणे आवश्यक आहे प्रोजेक्ट मॅनेजर अडथळा दूर करण्याचे कार्य करते उदाहरणार्थ टेक्निकल लोकांची कमतरता असू शकते किंवा हार्डवेअर उपकरणांची कमतरता असू शकते प्रोजेक्ट मॅनेजर त्या अडथळ्यांना कृतीशील पणे दूर करतो जेणेकरून प्लॅन नुसार प्रोजेक्ट पुढे जाईल परंतु नंतर प्रोजेक्ट मॅनेजरला प्लॅनवर पुन्हा काम करावे लागेल कारण तेथे विलंब किंवा प्रोजेक्टामधील काही भाग अपेक्षेपेक्षा लवकर तयार होऊ शकतो एकदा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर प्रोजेक्ट मॅनेजर प्रोजेक्ट क्लोज आऊट ऍक्टिव्हिटीज पार पाडतात आणि पुढे आपण या सर्व ऍक्टिव्हिटीज अधिक डिटेलमधे पाहू प्रोजेक्ट लाइफसायकल दरम्यान प्रोजेक्ट मॅनेजर प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोसेसेसची अंमलबजावणी करतात आणि मला पुन्हा पुन्हा सांगू द्या प्रोजेक्ट लाइफसायकल दरम्यान प्रोजेक्ट मॅनेजर प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोसेस पार पाडतात प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोसेस ही प्रोजेक्टच्या कामांचे प्लॅनिंग आणि कंन्ट्रोलिंग संबंधित आहे प्रोजेक्ट मॅनेजर प्रोजेक्टचे प्लॅनिंग पूर्ण करतात आणि टीमला डेव्हलपमेंटची कामे करण्यासाठी निर्देशित करतात आणि जेव्हा जेव्हा डेव्हिएशन होते तेव्हा प्रोजेक्ट मॅनेजर बॉटलनेक कंट्रोल आणि दूर करतात जेणेकरून प्लॅन नुसार प्रोजेक्ट पुढे जाईल याउलट डेव्हलपमेंट टीम प्रॉडक्ट ओरिएंटेड प्रोसेस पार पाडतात प्रॉडक्ट ओरिएंटेड प्रोसेस हे प्रोजेक्ट प्रॉडक्ट्स् स्पेसिफाय आणि तयार करण्याशी संबंधित आहेत ते रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन प्रोसेस डिझाइन प्रोसेस कोडिंग प्रोसेस टेस्टिंग प्रोसेस इत्यादी करू शकतात ज्याला आपण प्रॉडक्ट ओरिएंटेड प्रोसेस म्हणून संबोधत आहात त्या डेव्हलपमेंट टीममार्फत केल्या जातात तर प्रोजेक्ट मॅनेजर प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोसेस पार पाडतात प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोसेस काय आहेत हे पाहू या प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोसेस मध्ये प्रोजेक्ट सुरू करण्याच्या प्रोसेसेस समावेश आहे येथे प्रोजेक्ट मॅनेजर बिझिनेस केस आणि प्रोजेक्ट चार्टर लिहितो पुढे गेल्यावर आपण बिजनेस केस आणि प्रोजेक्ट चार्टर पाहू प्रोजेक्ट मॅनेजर प्लॅनिंग प्रोसेस देखील पार पाडतात म्हणजेच कामांचे विभाजन आणि प्रोजेक्ट शेडूल्ड कॉस्ट एस्टिमेशन वगैरे नंतर अंमलबजावणीचे काम करतात म्हणजेच जे प्लॅन मधील नमूद केलेले काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक कृती करतात परंतु नंतर एक्झिकयूशन प्रोसेस दरम्यान प्लॅन मध्ये काही डेव्हिएशन होऊ शकतात आणि प्रोजेक्ट मॅनेजरला मॉनिटरिंग आणि कंट्रोल प्रोसेस पार पाडण्याची आवश्यकता आहे जेथे प्रोजेक्ट मॅनेजर प्रोजेक्ट प्लॅन नुसार पुढे जात आहे का प्लॅन मध्ये काही डेव्हिएशन्स आहेत ते तपासतो आणि जेव्हा काही डेव्हिएशन्स असतील तेव्हा प्रोजेक्ट मॅनेजर प्लॅन च्या प्रगतीशी जुळण्यासाठी करेक्टिव्ह अकॅशन्स घेतात आणि अखेरीस प्रोजेक्ट मॅनेजरला प्रोजेक्ट क्लोज आऊट करण्याच्या प्रोसेस पूर्ण करण्याची आवश्यकता आहे जेथे क्लोजिंग डॉक्युमेंट्स तयार केले जातात आणि ग्राहक शेवटी प्रोजेक्टाची औपचारिक स्वीकृती देतात प्रोजेक्ट मॅनेजरला प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोसेस पार पाडण्यासाठी अनेक मार्गदर्शक सूचना आहेत प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्टॅंडर्डचे दोन मुख्य प्रकार आहेतयाचे पुस्तकात वर्णन केलेले आहे वगैरे त्यातील एक प्रसिद्ध म्हणजेपीएमबीओके जे प्रोजेक्ट मॅनेजर बुक ऑफ नॉलेज प्रोजेक्ट मॅनेजर बुक ऑफ नॉलेज आणि प्रिन्स 2 आणि आयएसओ 21500 वगैरे इतर बरेच आहेत आम्ही येथे काही महत्त्वाची उदाहरणे दिली आहेत दुसरीकडे एखाद्या संस्थेकडे ऑफ-द शेल्फच्या तुलनेत प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्टॅंडर्ड थोडे वेगळे असू शकते ते कदाचित अनुभवी असतील किंवा वेगवेगळ्या स्टॅंडर्ड पेक्षा भिन्न अस्पेक्टस घेतील आणि कदाचित ते हाऊस प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्टॅंडर्ड नुसार तयार केलेले असतील जेथे विशिष्ट संस्था स्टॅंडर्ड अनुसरण करत असतील पीएमबीओके PRINCE2 आयएसओ 21500 मध्ये काय समाविष्ट आहे हे जाणून घेणे कदाचित चांगली कल्पना असू शकते आणि आमच्या चर्चेत आम्ही कोणत्याही एका स्टॅंडर्डपुरता मर्यादित ठेवणार नाही आहेत परंतु या कोर्समधील आमची चर्चा या सर्व स्टॅंडर्डमधून वापरल्या जाणार्या संकल्पनेवर अधिक असेल प्रिन्स 2 हे लोकप्रिय प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्टॅंडर्ड आहे प्रिन्स म्हणजे प्रोजेक्ट इन कंट्रोल एन्व्हायरमेंट हे केवळ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटापुरते मर्यादित नाही परंतु प्रिन्स 1 चे अधिक लक्ष्य आयटी किंवा सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट होते प्रिन्स 2 हे अधिक जनरिक प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्टॅंडर्ड बनले हे युनायटेड किंगडम ऑफ कॉमर्सच्या कार्यालयात विकसित केले गेले ती युनायटेड किंगडममध्ये खूप लोकप्रिय आहे ही प्रोसेस चालविणारी पद्धत आहे आणि ती लहान आणि मोठ्या दोन्ही प्रोजेक्टसाठी वापरली जात आहे PRINCE2 मध्ये मूलत सात प्रोसेस आहेत स्टार्टींग प्रोजेक्ट इनिशिटिंग प्रोजेक्टडायरेक्टिंग किंवा एक्झिक्युटींग प्रोजेक्ट स्टेजची बॉउंडरी मॅनेजमेंट करणे स्टेज कंन्ट्रोलिंग करणे आणि मॅनेजिंग प्रॉडक्ट डिलिव्हरी जर आपण ते चित्रात मांडले तर तेथे एक स्टार्ट अप असते आणि नंतर दोन मुख्य प्रोसेस ज्या पूर्ण प्रोजेक्टमध्ये अस्तित्त्वात असतात त्या म्हणजे प्रोजेक्टचे डाइरेक्टइंग म्हणजेच मुळात प्रोजेक्ट एक्झिकयूट करणे आणि नंतर प्लॅनिंग संपूर्ण चालू राहते कारण एकदा प्रारंभिक प्लॅन बनल्यानंतर तो कन्टीनुअसली रिवाइज केली जातो एकदा प्लॅन पूर्ण झाल्यास प्लॅन च्या आधारावर प्रारंभिक प्लॅन पूर्ण होईल प्रोजेक्टची सुरुवात केली जाते आणि प्रोजेक्ट मध्ये विविध टप्पे पार पडतात आणि प्रत्येक टप्प्यात प्रोजेक्ट मॅनेजर प्रोजेक्ट ऍक्टिव्हिटीजना निर्देशित करते आणि प्रोजेक्ट टीम उपक्रम राबवितो आणि येथे प्रोजेक्ट मॅनेजर प्रत्येक टप्प्यावर नजर ठेवतो आणि नियंत्रित करतो आणि स्टेजच्या शेवटी नवीन टप्पा सुरू होण्याची आवश्यकता असते म्हणूनच त्याला मॅनेजिंग द स्टेज बाउंड्री असे म्हटले जाते आणि सर्व टप्पे पूर्ण झाल्यावर येथे एक एक टप्पा हाती घेतला जातो आणि एकदाचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजर क्लोजिंग प्रोसेस हाती घेतो आयएसओ 21500 लाईफसायकलमध्ये देखील इनिशियटिंग प्रोसेस आहे प्लॅनिंग प्रोसेस इम्प्लिमेंटिंग डायरेक्टिंग आणि एक्झिक्युटींग प्रोसेस आणि शेवटी क्लोजिंग प्रोसेस कंट्रोलिंग प्रोसेस प्रोजेक्ट मॅनेजर द्वारे केल्या जातात पीएमबीओके एक अतिशय लोकप्रिय प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्टॅंडर्ड आहे हे प्रोजेक्ट मॅनेजमेंट बॉडी ऑफ नॉलेज कसे आहे हे प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्टॅंडर्ड आहे जे विविध प्रोजेक्ट मध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते पीएमबीओकेमध्ये मुळात कित्येक शब्दावली आणि मार्गदर्शक तत्त्वे असतात आणि याचे पुस्तक स्वरूपात दस्तऐवजीकरण केले गेले आहे कारण आपल्याला येथे प्रोजेक्ट मॅनेजमेंट बुक ऑफ नॉलेज पीएमबीओके मार्गदर्शक दिसेल हे प्रोजेक्टने प्रकाशित केले आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट पीएमआय द्वारा हे प्रकाशित केले गेले आहे त्याच्या मार्गदर्शकाचा उपयोग पीएमआयने ऑफर केलेल्या प्रमाणपत्राच्या तयारीसाठी समर्थन म्हणून केला जातो पीएमबीओकेमध्ये प्रत्येक प्रोसेस गटात अनेक प्रोसेस असतात येथे इनिशियटिंग प्रोसेस ग्रुप आहेत परंतु प्रोजेक्ट इनिशियटिंग ऍक्टिव्हिटीजप्रोजेक्ट मॅनेजर द्वारे पार पाडल्या जातात प्रोजेक्ट मॅनेजर द्वारे प्लॅनिंग प्रोसेस राबविल्या जातात प्रारंभिक योजना बनविली जाते आणि योजना निरंतर रिफाईन केली जाते एक्झिक्युटींग प्रोसेस मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर प्रोजेक्ट टीमला विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश देतात आणि त्याच वेळी नियंत्रित प्रोसेस पार पाडतात तसेच प्लॅन मध्ये काही डेव्हिएशन झाल्यास ते तपासतात आणि नंतर नियंत्रित कारवाई करतात आणि एकदा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर क्लोजिंग प्रोसेस देखील करतात तर पीएमबीओकेमध्ये पाच महत्त्वाच्या प्रोसेस आहेत इनिशियटिंग प्रोसेस प्लानिंग प्रोसेस कंट्रोलिंग प्रोसेस एक्झिक्युटींग प्रोसेस आणि शेवटी क्लोजिंग प्रोसेस आपण या सर्व प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्टॅंडर्ड मध्ये पाहू शकता की बर्याच गोष्टी सारख्या आहेत इनिशियटिंग प्लानिंग एक्झिक्युटींग डायरेक्टिंग मॉनिटरिंग कंट्रोलिंगआणि शेवटी क्लोजिंग प्रोसेस मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे आम्ही कोणत्याही एका प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्टॅंडर्डपुरते मर्यादित राहणार नाही परंतु आम्ही या विविध प्रोसेस पाहतो प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्टॅंडर्ड द्वारे प्रोजेक्ट मॅनेजमेंट करण्यासाठी विविध प्रोसेस वापरल्या जातात त्या बघू प्रोजेक्ट मॅनेजर प्रोजेक्ट लाइफसायकलमध्ये प्रथम इनिशियटिंग प्रोसेससुरू करतात या प्रक्रियेचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे प्रोजेक्ट सुरू करणे या इनिशियटिंग प्रोसेसचा परिणाम असा आहे की प्रोजेक्ट मॅनेजर निवडला जाईल मुख्य स्टेकहोल्डर्सना ओळखले जाईल आणि प्रोजेक्ट चार्टर पूर्ण होईल प्रोजेक्ट प्लॅनिंग प्रक्रिये मध्ये कामाचे विभाजन गॅन्ट चार्टच्यास्वरूपात प्रोजेक्टाचे वेळापत्रक आणि सर्व अवलंबन आणि रिसोर्सेसची ओळख आणि प्रायॉरिटीझेड रिस्क यादी समाविष्ट आहे जर आम्ही दोन लोकप्रिय प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्टॅंडर्ड प्रिन्स आणि पीएमबीओके ची तुलना केली तर आपण पाहू शकतो की PRINCE हे मूळ युनायटेड किंगडमचे आहे तर पीएमबीओके मुळात युनायटेड स्टेट्सचे आहे येथे PRINCE2 एपीएमजीद्वारे प्रशासित केले जाते जे असोसिएशन फॉर प्रोजेक्ट मॅनेजमेंट ग्रुप आहे पीएमबीओके प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटद्वारे प्रशासित केले जातात हे दोन्ही जगभरात वापरले जाणारे अतिशय लोकप्रिय आहेत परंतु पीएमबीओके PRINCE2 पेक्षा अधिक विस्तृतपणे वापरले जातात प्रिन्स 2 ही प्रोसेस आधारित पद्धत आहे जशी आपण पाहिली आहे पीएमबीओके हे ज्ञानाचे दस्तऐवजीकरण आहे ते नॉन प्रिस्क्रिप्टिव आहे आणि प्रोजेक्ट मॅनेजरला स्वत च्या प्रोसेसअवलंबण्यास लवचिकता आहे परंतु हे फक्त मार्गदर्शक तत्त्वे म्हणून काम करतात PRINCE2 मुख्यतः यूकेमध्ये वापरला जातो पीएमबीओके जगभरात वापरला जातो जगातील 75 टक्के प्रोजेक्ट पीएमबीओके वापरतात आता आपण लाइफ सायकल मॉडेल्सकडे पाहूया कारण प्रोजेक्ट मॅनेजर प्रोजेक्ट मॅनेजमेंट कार्यान्वित करतात प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोसेस अंमलात आणून प्रोजेक्ट टीमला डेव्हलपमेंटची कामे पार पाडण्यासाठी निर्देशित करतात वेगवेगळ्या टप्प्यावर प्रोजेक्ट टीम वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज चा अभ्यास करतात आणि म्हणूनच प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून आपल्याला विविध लाइफ सायकल मॉडेल्स बद्दल स्पष्ट असणे आवश्यक आहे डेव्हलपमेंट कोणत्या टप्प्यातून पुढे जाते स्टेजच्या बाऊंड्रीज इत्यादी बद्दल वगैरे येथे आपण केवळ मूलभूत संकल्पनांवर जोर देऊ अंतर्ज्ञानाने सॉफ्टवेअर लाइफ सायकल मध्येप्रथम कुणीतरी या प्रोजेक्टची गरज आहे याचा विचार करते आणि नंतर प्रोजेक्ट स्पेसीफाय केला जातो मग डिझाइन केली जातो नंतर कोडींग केली जाते त्याची टेस्टिंग केली जाते आणि शेवटी डिलिव्हर्ड एकदा प्रोजेक्ट डिलिव्हर्ड केला की देखभाल आवश्यक असते आणि बर्याच वर्षांपासून सॉफ्टवेअरचा वापर होत असल्याने मेन्टेनन्स ऍक्टिव्हिटीज चालू राहतात आणि शेवटी सॉफ्टवेअर पुन्हा वापरले नाही तर ते रिटायर होते तर हे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे इंटुटीव्ह मॉडेल आहे यात संकल्पित करणे स्पेसीफाय करणे डिझाइन करणे कोड करणे टेस्टिंग डिलिव्हरकरणे मेंटेन करणे आणि रिटायर समाविष्ट आहे सॉफ्टवेअर लाइफ सायकलच्या या कन्सेप्च्युअल मॉडेलच्या आधारे विविध लाइफ सायकल मॉडेल्स प्रस्तावित केले आहेत जिथे या ऍक्टिव्हिटीज चेक्रम बदलतात लाइफ सायकल मॉडेलला प्रोसेस मॉडेल किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाइफसायकल मॉडेल देखील म्हटले जाते हे सॉफ्टवेअर लाइफ सायकलचे आकृत्यात्मक प्रतिनिधित्व आहे आणि त्यासह वर्णन देखील आहे सॉफ्टवेअर लाइफ सायकल मॉडेल मूलत प्रॉडक्ट डेव्हलपमेंट दरम्यान केल्या गेलेल्या सर्व ऍक्टिव्हिटीज चे आयडेंटिफाय करते हे ऍक्टिव्हिटीजमध्ये क्प्रिसिडन्स ऑर्डर स्थापित करते आणि ते लाइफ सायकल टप्प्याटप्प्याने डिव्हाइड करते आणि प्रत्येक टप्प्यात बर्याच सब ऍक्टिव्हिटीजचा समावेश असतो उदाहरणार्थ डिझाइन टप्प्यातील सब ऍक्टिव्हिटीज म्हणजे स्ट्रक्चर्ड डिझाइन स्ट्रक्चर्ड एनालिसिस डिझाइन रिव्ह्यू इत्यादी असू शकतात अगदी छोट्या छोट्या प्रोजेक्टांसाठी विद्यार्थी असाईनमेंट म्हणू या विद्यार्थी बिल्ड अँड फिक्स मॉडेलचे अनुसरण करतात हे फॉर्मल लाइफ सायकल मॉडेल नसते परंतु हे अंतर्ज्ञानाने विद्यार्थ्यांकडे येते यामुळे विद्यार्थ्याच्या असाइनमेंटसारख्या अगदी छोट्या प्रोजेक्टांना यश मिळते जिथे समस्या एखाद्या व्यक्तीच्या आकलनात असते बिल्ड अँड फिक्स मॉडेल येथे कार्य करते नावाने म्हटल्याप्रमाणे येथे प्रारंभिक प्रोजेक्टच्या रचनेसाठी साठी कोड लिहिणे आणि आणि नंतर टेस्टिंग करणे जोपर्यंत कोडे टेस्ट पास करत नाही तोपर्यंत फिक्सएस करावे लागतात पुन्हा डेव्हलप कोड सर्व टेस्ट पास होईपर्यंत टेस्ट कराव्या लागता याला एक्स्प्लोरेटरी मॉडेल देखील म्हणतात येथे समस्या खूपच लहान असते आणि डेव्हलपरला त्याला आवडेल त्या ऍक्टिव्हिटीज करण्यास फ्लेक्सिबिलिटी आणि स्वातंत्र्य आहे तर बिल्ड आणि फिक्स मॉडेलमध्ये बरीच फ्लेक्सिबिलिटी आहे उदाहरणार्थ डेव्हलपर प्रथम कोड करू शकेल नंतर टेस्टिंग करेल थोडेसे डिझाइन करेल त्यानंतर टेस्टिंग करेल फिक्स करेल किंवा माझ्या कोडवर नंतर काही डिझाइन टेस्टिंग कोड बदलू शकेल किंवा स्पेसिफाय करेल मग परत कोड डिझाइन टेस्टिंग वगैरे तर हे मॉडेल बिल्ड आणि फिक्स मॉडेल एक अतिशय इन्फॉर्मल मॉडेल आहे जे फक्त अशा प्रोजेक्टसाठी उपयुक्त आहे जे विद्यार्थ्यांच्या असाइनमेंटपेक्षा क्षुल्लक असतात परंतु जेव्हा टीम डेव्हलपमेंट करीत असते तेव्हा फॉर्मल प्रोसेस मॉडेलचे अनुसरण केले जाते तेथे टीम च्या सदस्यांमधे एक निश्चित समज असणे आवश्यक आहे की कोणत्या ऍक्टिव्हिटी आहेत कोणत्या ऍक्टिव्हिटी नंतर काय करणे आवश्यक आहे कोण करेल आणि काय करेल अन्यथा संपूर्णपणे गोंधळ आणि प्रोजेक्ट अपयशी होईल जर बिल्ड आणि फिक्स्ड मॉडेलचा उपयोग क्षुल्लक नसलेल्या प्रोजेक्टाच्या डेव्हलपमेंटासाठी केला गेला आणि टीम बिल्ड आणि फिक्स मॉडेल वापरत असेल मग कदाचित डेवलपर्सपैकी एखादा कोड लिहिण्यास सुरवात करेल दुसरा डिझाइन करण्याचा प्रयत्न करेल तिसरा एखादा टेस्ट डॉक्युमेंट वगैरेवर लिहू शकेल दुसरा त्याच्या भागासाठी प्रथम आयओ डिफाइन करू शकतो वगैरे आणि अशा प्रकारे प्रोजेक्ट यशस्वी होणार नाही त्यामुळेयेथे खूप उशीर होईल कोडची गुणवत्ता खराब होईल बरेच काम सुलभ होईल पण खर्च वाढेल आणि बर्याच निकृष्टतेचा कोड तयार होईल तर बिल्ड आणि फिक्स मॉडेलसारखे एक इन्फॉर्मल प्रोजेक्ट मॉडेल क्षुल्लक नसलेल्या प्रोजेक्ट कामांसाठी योग्य नाही आपण वेगवेगळे प्रोजेक्ट लाइफसायकल मॉडेल्स पाहण्यापूर्वी फेज एन्ट्री आणि एक्झिट काय आहे हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे आम्ही म्हटल्याप्रमाणे लाइफ सायकल मॉडेल मध्ये विविध फेजेस असतात आणि प्रत्येक फेज मध्ये जेव्हा काही क्रायटेरिया पूर्ण होतात तेव्हा त्याला फेजएन्ट्री असे म्हणतात जेव्हा क्रायटेरिया पूर्ण होतात तेव्हाच टप्पा सुरू होतो आणि जेव्हा काही क्रायटेरिया समाधानी होतात तेव्हा टप्पा समाप्त होतो तर प्रत्येक फेजसाठी त्या टप्प्यात फेजएन्ट्री आणि एक्झिट क्रायटेरिया डिफाइन करणे आवश्यक असते उदाहरणार्थ आपण सांगूया सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन साठी फेज एक्झिट क्रायटेरिया काय आहे एक्झिट क्रायटेरिया असा आहे की रिक्वायरमेंट डॉक्युमेंट पूर्ण झालेले असावे त्याचे पुनरावलोकन केले गेलेले पाहिजे आणि ग्राहकाने मंजूर केलेले पाहिजे त्याचप्रमाणे फेज फक्त तेव्हाच सुरू होऊ शकते जेव्हा त्या फेजचा फेज एन्ट्री क्रायटेरिया पूर्ण झालेला असेल आणखी एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे माइल स्टोन प्रोजेक्ट मॅनेजर साठी माइल स्टोन खूप महत्वाचा आहे कारण माइल स्टोन वापरुन प्रोजेक्ट मॅनेजर प्रोजेक्टच्या प्रगतीचा मागोवा ठेवतो तेथे अनेक प्रकारांचे माइलस्टोन आहेत परंतु फेजएन्ट्री आणि एक्झिट क्रायटेरिया ही महत्त्वाची श्रेणी आहे जेव्हा फेजएन्ट्री पूर्ण झाल्यानंतर फेज स्टार्ट होते तेव्हा एक महत्त्वाचा टप्पा गाठला जातो त्याचप्रमाणे जेव्हा फेज पूर्ण होईल आणि एक्झिट क्रायटेरिया समाधानी असेल तेव्हा प्रोजेक्टने निश्चितपणे काही प्रगती केलेली असते आणि हा आणखी एक महत्त्वाचा माइलस्टोन आहे या चर्चेसह आपण या व्याख्यानाचा समारोप करू आणि पुढील व्याख्यानात प्रोजेक्ट लाइफसायकल मॉडेल्सवर चर्चा करू